आपण एका विशिष्ट अशा हक्कांच्या संचा ची चर्चा करत होतो ते विशिष्ट हक्क म्हणजे बौद्धिक संपदा हक्क बौद्धिक संपदा हक्कच्या क्षेत्रात येणाऱ्या गोष्टी विविध स्वरूपाच्या असतात त्यांचे स्वरूप हे बौद्धिक संपदे नुसार ठरत असते आपण हे पण पाहिले की कॉपीराइट साहित्यावरचा हक्क मुळे एखाद्या व्यक्तीला छापण्यासाठी प्रकाशित करण्यासाठीचित्रपट असेल तर साठवून ठेवण्या साठी किंवा कला किंवा चित्रपट असेल तर त्यांच्यावर काही वर्ष हक्क प्राप्त होतात कॉपीराईट मध्ये असलेल्या विशिष्ट हक्कांमुळे एकाच गोष्टीच्या वेगवेगळ्या स्वरूपात प्रती तयार करता येतात ट्रेड मार्क व्यापार चिन्ह मध्ये असलेल्या विशिष्ट हक्काने प्रतीक किंवा शब्द कायदेशीर रित्या नोंदणी केलेला असतो किंवा प्रस्थापित झालेला असतो ते चिन्ह एखाद्या कंपनीला किंवा त्या कंपनी च्या वस्तूला दर्शविण्यासाठी किंवा एखादी सेवा दर्शवण्यासाठी वापरण्याची परवानगी असते व्यापार चिन्ह हक्का मुळे एखाद्या वस्तूच्या निर्मात्याला किंवा त्या कंपनीला एखाद्या प्रतिकाचे वर्णन करण्याचा किंवा विशिष्ट शब्द वापरण्याचा हक्क असतो तुम्हाला वेगळ्या स्वरूपाचे विशिष्ट हक्क प्राप्त होतात

या हक्कांचा उपयोग तुम्ही ज्या नवीन उत्पादन व्यवसायात तुम्हाला प्रवेश करतात त्यासाठी ही करू शकता तुम्ही लोकांना ते हक्क वापरण्या पासून थांबवू शकतात जरी तुमच्यात सद्भावना असली तरी आता एक असे उदाहरण आहे की ज्यात एका व्यक्तीने बेंचमार्क चे बेन्झ ट्री स्टार चिन्ह भारतात अंतर्वस्त्र विकण्यासाठी वापरले बेन्झला याची कुठलीही कल्पना नव्हती हे मी उदाहरण देतो जेव्हढी मला सरकारी कामाची माहिती आहे त्यावरून मालकी असणाऱ्या व्यक्तीला हक्क आहे की तो ती गोष्ट वापरण्यापासून इतरांना थांबवू शकतो जर ते चिन्ह सर्व परिचित असेल तरहक्कामुळे मी एखाद्या विशिष्ट व्यवसायातच ते चिन्ह वापरण्यापासून लोकांना थांबवू शकत नाही तर कुठल्याही वापरा पासून मला लोकांना थांबवता येते बौद्धिक संपदा हक्क मुळे पेटंट कायाद्या मुळे चिन्ह कसे वापरायचे ते कोणाला वापरू द्यायचे ते कुणाला विकायचे शोधासाठी कसे वापरायचे हा पूर्ण हक्क तुम्हाला असतो आता याकडे पहा पेटंट कायद्या मुळे ज्या विषयी आपण बोलतोय त्यामुळे एखादी वस्तू निर्मितीचे वस्तू विकण्या चे वस्तू आयात करण्याचे हक्क येतात आपण हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत बौद्धिक संपदेच्या हक्कात विविध विषय असू शकतात त्या साठी वेगवेगळ्या प्रकारची नोंदणी प्रक्रिया आहे पेटंट शोधावरील हक्क ट्रेडमार्क व्यापार चिन्ह कॉपीराइट साहित्य वरचा हक्क हे वेगवेगळ्या बौद्धिक संपदेच्या संदर्भातले हक्क आहेत त्यांचे विषयाचे स्वरूप वेगळे आहे हक्काचा कालावधी सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचा असू शकतो जसे व्यापार चिन्ह हक्कचा कालावधी हा निश्चित स्वरूपाचा असतो त्या हक्काचे नूतनीकरण केले जाऊ शकते कारण व्यापार चिन्ह हक्क ज्याला असतात तो ते व्यापार चिन्ह वापरत असतो आणि त्यामुळे त्याचे नूतनीकरण केले जाते जसे कोको कोला व्यापार चिन्ह शंभर वर्षापेक्षा जास्त कालावधी पासून वापरला जात आहे काही व्यापार चिन्ह हे परिस्थितीनुसार असतात त्या व्यापार चिन्हाचे नूतनीकरण केलेले नसते तसेच जर हक्क वापरला जात नसेल तर या हक्काची अंमलबजावणी सुद्धा केली जाऊ शकत नाही तुम्ही अश्या एखाद्या उद्योगाचे उदाहरण घ्या जो उद्योग शंभर वर्षापासून तक धरुन आहे त्या उद्योगाचे चिन्ह जिवंत ठेवले गेले आहे त्या लोकांनी ते चिन्ह जिवंत ठेवण्यासाठी लागणारे शुल्क सुद्धा भरलेले आहे तर तुम्हाला असे आढळून येईल की ते अमर्याद व्यापार चिन्ह झाले आहे व्यवसायाच्या भाषेत त्याला आपण अमर्यादा जीवन बौद्धिक संपदा असे म्हणतो या प्रकारच्या बौध्दिक संपदेला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही जोपर्यंत बौद्धिक संपदा धारण करणारा व्यक्ती ती बौद्धिक संपदा जिवंत ठेवू इच्छितोतो पर्यंत ती बौद्धिक संपदा जिवंत असते त्या व्यक्तीस फक्त सरकारला योग्य ते शुल्क द्यावे लागते त्याचबरोबर हक्क धारण करणाऱ्या व्यक्तीला संमती शिवाय जो व्यक्ती ती बौद्धिक संपदा वापरत असेल त्या व्यक्तीच्या विरोधात सुद्धा योग्य अशी कारवाई करायची असते म्हणजेच बौद्धिक संपदा हक्क धारण करणाऱ्या व्यक्तीला दोन गोष्टी करायच्या असतात एक म्हणजे कार्यालयीन शुल्क द्यावे लागते आणि दुसरे म्हणजे त्याला तत्पर राहावे लागते जागृत राहावे लागते त्याला त्या व्यक्तीवर लगेच कारवाई करायची असते जो व्यक्ती त्या हक्कांचा वापर त्याच्या संमती शिवाय करतो नाहीतर वापरणाऱ्याने त्याला हक्क दिलेले आहेत किंवा संमती दिलेली आहे असे गृहीत मानण्यात येते विद्यार्थी आमचा थोडा गोंधळ उडत आहे १९०१ ते २००० या कालावधीत कोका कोला ला हक्क मिळालेले असतील नक्षीकामाचे प्रत्येक ५ किंवा १० वर्षाने नूतनीकन करतात १० ते ५ वर्ष्यात नक्षीकाम अद्यावत केले गेले असेल समजा १९१० च्या नक्षीकामाचे कोको कोला ने नूतनीकरणं केले नाही तर दुसरा कुणीही ते नक्षीकाम वापरू शकतो का हे पहा कोका कोला च्या बाटलीवर त्यांचे स्वतःचे नक्षीकाम आहे त्यांना कॉपीराईटचे संरक्षण आहे कोका कोला च्या दर्शनी भागवर जे नक्षीकाम आहे त्या वरून त्यांचे आंतरराष्टीय पातळीवर एक व्यापार चिन्ह झाले आहे व्यापार चिन्हाला ला निशंक अमर्याद आयुष्य आहे बौद्धिक संपदेला अमर्याद आयुष्य आहे म्हणजे त्यात कुठल्याही मर्यादा नाहीत दुसरे अधिकार येतील आणि जातील पण जर एखाद्या नक्षी कामाची नोंदणी केली असेल तर त्याला सुद्धा एक मर्यादा आहे परंतु चिन्ह मात्र कायमस्वरूपी असते आणि ते चिन्ह फक्त धारण करणाऱ्या व्यक्ती कडूनच वापरले जाते हे एक प्रकारचे मिश्रण आहे ज्यात विविध स्वरूपाच्या हक्कांचा समावेश होतो आपण त्या विविध हक्कांचा अभ्यास करणारच आहोत त्यांना कशा प्रकारे अमर्याद आयुष्य प्राप्त होते तेही पाहणार आहोत व्यापार गुपित हे सुद्धा बौद्धिक संपदेचा भाग असते ते सुद्धा बौद्धिक संपदेचा च्या अमर्याद हक्कात येतात जर व्यापार रहस्य असेल तर जोपर्यंत तुम्ही ते गुपित ठेवतात तो पर्यंत त्याची तुम्ही अंमलबजावणी करू शकतात हा कालावधी प्रत्येक देशासाठी एकच असू शकतो परंतु त्याचे वर्गीकरण केले जाते आ पी चे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून दोन प्रवर्गात विभाजन होत असते मर्यादित स्वरूपाची आयपी काही कालावधी नंतर सार्वजनिक होते अमर्याद कालावधी प्रवर्गात येणारी आय पी विशिष्ट कालावधी नंतर नूतनीकरण करून घेऊन कायम स्वरुपी जिवंत ठेवली जाते ही पेटंट च्या बाबतीत जगभर एक वस्तुस्थिती आहे हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण जगभरातील काही उदाहरणे पाहूया अर्ज करण्याच्या तारखे पासून कुठल्याही पेटंट चा कालावधी हा वीस वर्षे एवढा असतो पूर्ण जगभर एक सारखी प्रणाली असल्याबद्दल आपण ट्रिप्स करार चे आभार मानूया हा करार जागतिक व्यापार संघटना च्या अंतर्गत येतो ही एक संस्था आहे त्याचबरोबर या करार ची एक यादी सुद्धा आहे या करारात बौद्धिक संपदा हक्क यांचा सुद्धा समावेश होतो व्हटो चा सदस्य असलेल्या प्रत्येक देशाला या करार मधील गोष्टी लागू करणे बंधनकारक असते ही एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था होती ज्या द्वारे व्हटो च्या सर्व सदस्य राष्ट्रांना पेटंट साठी कालावधी मंजूर करणे गरजेचे होते अशा प्रकारची व्यवस्था यापूर्वी अस्तित्वात नव्हती भारतातील हा कालावधी २० वर्षे एवढा नव्हता तो १४ वर्षे एवढा होता औषध निर्माण शास्त्र च्या बाबतीत कालावधी सात वर्षे एवढाच होता हा कालावधी लवचिक स्वरुपाचा होता औषधी आणि शेतीच्या संदर्भातल्या वस्तूंच्या बाबतीतला कालावधी भिन्न होता आणि शेतीच्या बाबतीतला कालावधी हा त्यापेक्षा कमी होता आता तुम्ही विचारू शकता वीस वर्ष क वीस वर्षे कालावधी तुम्ही कुठून आणला वीस वर्ष कालावधी ठेवण्यामागे तर्क काय आपल्याला हे माहित आहे की वीस वर्ष हा कालावधी फक्त सर्व देशांसाठी लागू नाही तर सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानासाठी सुद्धा लागू आहे परंतु ते का लागू आहे हे मात्र अनाकलनीय आहे ट्रिप्सच्या करारानुसार प्रत्येक तंत्रज्ञानाचे आता संरक्षण केले जाऊ शकते जरी एखाद्या तंत्रज्ञानाचे आयुष्य तीन वर्षाचे असले तरी त्याला वीस वर्षे एवढा कालावधी दिला जातो पेटंट कायदा आता आपल्याला समजतो तसा तो आंतरराष्ट्रीय तांत्रिक दृष्ट्या सविस्तर नव्हता औषध निर्माण शास्त्र विमान शास्त्र जैवतंत्रज्ञान सॉफ्टवेअर यांना जे देश पेटंट संमती देत होते त्यांच्या साठी २० वर्ष कालावधी होता ते मला माहित आहे आणि तुम्हाला माहीत आहे की तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून वीस वर्ष याचा काही अर्थ लागत नाही काही तंत्रज्ञान हे इतक्या कमी कालावधी साठी आसू शकतात की २० वर्ष हा कालावधी एक पिढी असू शकते कितीतरी पिढ्यांचा पण हा कालावधी असू शकतो हे समजून घेऊया की हा वीस वर्षाचा कालावधी अंतरराष्ट्रीय कायद्यामुळे कसा आला व्हटो अस्तित्वात येण्यापूर्वी त्यांची आठ वर्षाच्या बाबतीत चर्चा चालू होती ज्याला आपण उरुग्वे राउंड असे म्हणतो तुम्हाला माहितीये की यात वेगवेगळ्या देशांनी सहभाग घेतला खूप मोठ्या प्रक्रियेनंतर जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली त्या प्रक्रियेत जे देश भागिदार होते हे त्यांनी त्यांना योग्य वाटणाऱ्या गोष्टी यात समाविष्ट करून घेतल्यात आणि आपल्याला हा वीस वर्षा चा कालावधी मिळाला ध्यानात ठेवा की हा वीस वर्ष कालावधी येण्याच्या अगोदर संपूर्ण जगभर १४ वर्ष कालावधी होता १४ वर्ष कालावधी कसा अस्तित्वात आला या साठी छोटेसे ऐतिहासिक स्पष्टीकरण आहे इंग्लंडमध्ये एखाद्या प्रशिक्षण घेणाऱ्यास प्रशिक्षणाचा कालावधी सात वर्षे लागत होता हा तो कालावधी होता जेव्हा प्रशिक्षणार्थी एखाद्या प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षका कडून सात वर्ष काही गोष्टी शिकून घेत होता राजांनी सुरुवातीच्या वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारचे पेटंट संमती दिली नाही त्यांनी फक्त विशिष्ट हक्क दिले होते विशेष असे हक्क राजा आणि राणी कडून लायक असणाऱ्या कलाकुसर करणाऱ्याला दिले गेलेत आणि ते युरोपातून आपल्या देशात येऊन व्यवसाय सुरू करू शकले विचार करा की कलाकुसर करणारे लोक आले होते त्यांच्यापैकी काही साबण बनवत होतेकाही काचेच्या वस्तू बनवत होते काही पत्ते खेळत होते आणि अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्यांना कुठल्याही प्रकारचे विशेषाधिकार बहाल न करता विशेष हक्कांचे संरक्षण न देता आपल्या देशात पाठवले गेले असते तर त्यांची लगेच नक्कल केली गेली असती बरोबर आहे की नाही विशेष हक्क पेटंट कायद्याचा ऐतिहासिक भाग आहे हा विशेष हक्क विशेष कौशल्य असणाऱ्या लोकांना देण्यात येणाऱ्या संरक्षणा च्या मार्गात आला या वेळेत आपण शोधा विषयी बोलत नव्हतो आपण तंत्रज्ञानाविषयी बोलत नव्हतो काही लोकांकडे खेळायचे पत्ते आयात करण्याचे विशेष हक्क होते हा एक राजकीय वारसा झाला की राजा किंवा राणी कुणालाही कुठल्याही स्वरूपाचा राजकीय हक्क देऊ शकते काही वेळेस राजकीय हक्क एखाद्याला खनिजे शोधण्यासाठी दिले जातात ब्रिटिशांनी आपल्या देशावर फार कालावधीसाठी राज्य केले ईस्ट इंडिया कंपनी राणी चे विशेष हक्क घेऊन भारतात व्यवसायाच्या संधी शोधण्या साठी आली राणीने दिलेले विशेष हक्क घेऊन ते लोक भारतात आलेत आणि त्यांनी देशाला त्यांची वसाहत करून टाकले हे तुम्हाला माहीतच आहे सनद ची निर्मिती म्हणजे राज्यकर्त्या कडून दिला जाणारा एक विशिष्ट असा हक्क होय म्हणजेच विशेष प्रकारचे हक्क अस्तित्वात होते म्हणून आपल्याला असे आढळून येते की सुरवातीच्या कालावधीमध्ये पेटंट संमती वगैरे नव्हती तर विशेष हक्क प्रदान केले जात होते म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या तंत्रज्ञाला किंवा कारागिराला साबण बनवण्याचे विशिष्ट हक्क देण्यात येत होते राजा किंवा राणी त्या कारागिराला दोन ब्रिटिश नागरिकांना प्रशिक्षण देण्यास सांगत असे जर तुम्ही ब्रिटिश नागरिकांना प्रशिक्षण दिले तर शेवटी ते व्यवसाय शिकतील आणि त्यांचे स्वतःचे दुकान सुरू करतील अशाप्रकारे त्या काळा ततंत्रज्ञान आणि कौशल्य हे स्थलांतरित होत असे विशेष करून खेड्यांमध्ये असे म्हटले जात असे प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षणाच्या मोबदल्यात सुविधा देण्यात येत होत्या प्रशिक्षण सर्व साधारणपणे सात वर्षे एवढा कालावधीचे होते सात अधिक सात म्हणजे १४ आपण पहिले कालावधी निश्चित करतो हे पहिले स्पष्टीकरण झाले की आपण ट्रिप्स करार अगोदर १४ वर्ष पेटंटला देत होतो पेटंट वीस वर्ष कालावधी साठी असतो जे जगातल्या सर्व राष्ट्रांना लागू पडते व्हतो सभासद असणाऱ्या सर्व राष्ट्रांनी ही बांधिलकी जोपासली पाहिजे आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा विचार न करता वीस वर्षासाठी पेटंटला संमती दिली पाहिजे अर्ज सादर केलेल्या दिनांकापासून हा कालावधी वीस वर्ष असतो भारतामध्ये पेटंट धारक किंवा लेखकाचे आयुष्य आणि अधिक साठ वर्ष असा हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे जर समजा एखाद्या लेखकाने खूप कमी वयात पुस्तक लिहिले आणि तो व्यक्ती खूप आयुष्य जगला तर त्याने लिहिलेल्या पुस्तकाचे हक्क खूप दिवस असतात माझ्या माहितीनुसार २००९ मध्ये मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच गांधीजींनी लिहिलेले सर्व पुस्तक सार्वजनिक झालेत कारण गांधी जेवढे जगले त्यात साठ वर्षांची बेरीज केली गेली आणि मला असे वाटते त्यांच्या लिखाणावर च्या हक्काचा कालावधी २००९ ला संपला मी तपासतो आणि तुम्हाला तारीख सांगतो म्हणजेच कॉपीराईटचा हक्क लेखक जिवंत असेपर्यंत आणि त्यानंतरचे साठ वर्ष एवढा असतो जर लेखक हा व्यक्ती नसेल किंवा निर्माता ही एखादी संस्था असेल तर प्रकाशित झालेल्या दिनांकापासून साठ वर्षापर्यंत एवढा कालावधी असतो व्यापार चिन्हाचा कालावधी मी म्हटल्याप्रमाणे दहा वर्षे एवढा असतो आणि प्रत्येक पाच वर्षानंतर त्याचे नूतनीकरण केले जाते यावरून बौद्धिक संपदा हक्क ठरतात यावरून बौद्धिक संपदा हक्काचे दोन मुख्य घटकात विभागणी होते जसं मी म्हटलं की पहिला म्हणजे मर्यादित स्वरूपाचे आयपी कॉपीराइट्स आणि पेटंट दुसरा प्रकार म्हणजे अमर्याद स्वरूपाचे आयपी व्यापार गुपित आणि व्यापार चिन्ह